तर आता आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास करू हेडलाईन वरून समजते की तो ट्रान्सफॉर्मर आहे ते फक्त सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्सचा अभ्यास करू आणि यानंतर 3 फेज इंडक्शन मशीन फक्त थोडक्यात पाहू आणि नंतर डीसी मशीन डीसी मोटर्स पाहू तर साधारणपणे जर या गोष्टीकडे लक्ष दिले तर ट्रान्सफॉर्मर हे एक असे उपकरण आहे जे म्युच्युअल इंडक्शनचा वापर करून अल्टरनेटिंग व्होल्टेज आणि करंटची मूल्ये बदलते तर मुळात ट्रान्सफॉर्मरच्या मुख्य फायद्यांपैकी एक म्हणजे तो व्होल्टेज लेवल ट्रान्समिट करू शकतो म्हणजे तो व्होल्टेज लेवल वाढवू शकतो किंवा व्होल्टेज लेवल कमी करू शकतो तर ट्रान्सफॉर्मरमध्ये हे आहे उदाहरणार्थ अनेक जण जेव्हा पॉवर स्टेशन ट्रान्समिशन लाइन डिस्ट्रिब्युशन लाईन बघतो तेव्हा व्होल्टेजचे वेगवेगळे स्तर असतात आणि त्या व्होल्टेजच्या स्टेप असतात किंवा फक्त स्टेप अप किंवा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर्सला काय म्हणतात तर याचा अर्थ म्हणून ट्रान्सफॉर्मर हे एक उपकरण आहे जे म्युच्युअल इंडक्टन्स म्युच्युअल इंडक्शनचा वापर करून अल्टरनेटिंग व्होल्टेज आणि करंटची मूल्ये बदलते तर ट्रान्सफॉर्मरमध्ये सामान्यतः लॉसेस कमी असते आणि म्हणून ट्रान्सफॉर्मरची इफिशिनसी खूप जास्त असते लॉसेस नंतर पाहू तर स्थिर असल्याने त्यांचे आयुष्य जास्त आणि ते खूप स्थिर असतात म्हणून ट्रान्सफॉर्मर स्टॅटिक डीव्हाइस बनते तर आता उदाहरणार्थ समजा जर फेरोमॅग्नेटिक कोर आहे आणि या साईडला प्रायमरी साईड असेल येथे टर्नची संख्या N1 आहे आणि सेकंडरी वायडींगची संख्या N2 आहे आणि सेकंडरी लोडमध्ये देखील जोडलेले आहे परंतु डॅश लाइनमध्ये दर्शविले आहे याचा अर्थ लोड जोडलेले नाही आता एक अल्टरनेटिंग सप्लाय व्होल्टेज तो V1 दिला आहे म्हणून जेव्हा लोड प्रत्यक्षात जोडला जात नाही तेव्हा खूप लहान करंट वायडींगच्या प्रायमरी साईडमधून वाहतो आणि फ्लक्स प्रत्यक्षात प्रायमरी आणि सेकंडरी वायडींग दोन्ही जोडेल जेव्हा हि साईड ओपन सर्किट आहे म्हणजे लोड जोडलेले नाही तर सेकंडरीद्वारे करंट वाहत नाही परंतु प्रायमरी साईडला लहान व्होल्टेज दिले आहे तर लहान करंट ज्याला एक्सायटिंग करंट म्हणतात ते प्रत्यक्षात फ्लक्स निर्माण करण्यासाठी जबाबदार असेल आणि मग्नेटीक सर्किटमधे फ्लक्सची दिशा हॅण्ड रूलने मिळेल मी सांगितले आहे की करंट ग्राफच्या दिशेने कॉइल आणि थंब फ्लक्सच्या दिशेला असेल तर आपण ते स्पष्ट करूया हे प्रत्यक्षात फेरोमॅग्नेटिक कोर आहे आणि हे ट्रान्सफॉर्मरचे सर्किट सिम्बॉल आहे तर प्रायमरी वायडींग मी सांगितलेल्या एसी सप्लायसोबत जोडलेले आहे आणि सेकंडरी वायडींग लोडशी जोडलेले असू शकते आता प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन जेव्हा सेकंडरी एक ओपन सर्किट आहे आणि एक अल्टरनेटिंग व्होल्टेज V1 प्रायमरी वायडींगला जोडला आहे एक लहान करंट I0 ज्याला नो लोड असे म्हटले जाते तो वाहतो जे कोरमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स सेट करते याचा अर्थ येथे ते मॅग्नेट्यूड सेट करेल समजा येथे एक लहान करंट I1 दाखविला आहे कारण ती प्रायमरी साईड आहे V1 व्होल्टेज I1 करंट आहे जेव्हा I0 करंट असेल तेव्हा ते नो लोड असते आणि ते I1 I0 असेल आणि जे कोरमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स सेट करते हा अल्टरनेटिंग फ्लक्स मी सांगितलेल्या प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही कॉइल्सशी जोडतो आणि त्यांच्यामध्ये अनुक्रमे E1 आणि E2 चे emf म्युच्युअल इंडक्शनमुळे तयार होते याचा अर्थ येथे प्रत्यक्षात एक व्होल्ट आहे हा सप्लाय व्होल्टेज आहे तरीही आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी व्होल्टेज तयार केले जाईल म्हणून जर मी हे असे बनवले तर ते E1 आहे परंतु त्या वेळी वेगळ्या प्रकारे हे जाणून घेणे आवश्यक आहे की या वाइंडिंगला रेजिस्टन्स देखील आहे आणि रिअॅक्टन्स आहे तर ते नंतर बघू तर त्या प्रकरणात अनुक्रमे E1 आणि E2 म्युच्युअल इंडक्शन तर N टर्न असलेल्या कॉइलमध्ये तयार झालेले emf E असे दिले जाते E N d∅dt तर फॅराडेज लॉवरून इंड्यूसड व्होल्टेज N d∅dt आणि लेन्झ लॉवरूनLenzs law emf ची दिशा मिळेल म्हणूनच चिन्ह येथे आहे तर आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी खालील असम्पशन तयार केली जातात वाइंडिंग रेजिस्टन्स नगण्य आहेत असे समजा वाइंडिंग रेजिस्टन्स नाही असे म्हणा सर्व तयार झालेले फ्लक्स ट्रान्सफॉर्मरच्या कोरपर्यंत मर्यादित आहेत आणि दोन्ही वाइंडिंगमध्ये फ्लक्सचा कोणताही लिकेज नाही अजिबात लिकेज नाही असे गृहीत धरत आहे आणि फ्लक्स दोन्ही वायडिंगला पूर्णपणे जोडतो आता क्रमांक 3 कोरची परमियाबिलिटी खूप जास्त आहे जेणेकरून फ्लक्स तयार करण्यासाठी आणि कोरमध्ये स्थापित करण्यासाठी आवश्यक मॅग्नेटायसिंग करंट नगण्य आहे आणि क्रमांक 4 d पार्ट हिस्टेरेसिस आणि एडी करंट लॉसेस नगण्य आहेत हि 4 असम्पशन आहेत तर आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी हि 4 असम्पशन आहेत आता एका आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये d∅dt प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही वाइंडिंगसाठी समान आहे कारण फ्लक्स प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही वाइंडिंगला जोडणारा आहे तर E1 N1 d∅ d t हे लिहू शकतो म्हणजे वाइंडिंगमध्ये व्होल्टेज तयार होते त्याचप्रमाणे E2 N2 d∅dt आणि रेजिस्टन्सकडे दुर्लक्ष करीत आहोत कारण आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये रेजिस्टन्सकडे दुर्लक्ष केले जाते आता म्हणून जर E1 E2 ने विभाजन केल्यास N1N2 मिळेल म्हणून जर या समीकरणाना E1 E2 ने विभाजन केल्यास N1N2 मिळेल म्हणून E1 N1 E2 N2 जे इंड्यूसड emf पर टर्न आहे ते कॉन्स्टंट आहे जे E1 N1 E2 N2 आहे आता इंड्यूसड emf ची पोलारिटी लेन्झ लॉनेLenzs लॉ दिली जाते प्रत्यक्षात ते बदलाला विरोध करतो त्यामुळे प्रत्यक्षात निगेटिव्ह आहे उच्च माध्यमिकच्या फिजिक्समध्ये हे सर्व होते म्हणून असे गृहीत धरू की कोणतेही लॉसेस नाहीत V1 N1 V2 N2 करू शकतो म्हणून त्या बाबतीत जर असे गृहीत धरले की कोणतेही लॉसेस झाले नाही तर ते V1 V2 N1 N2 करू शकतो येथे ते E1 E2 N1 N2 आहे आणि जर कोणतेही लॉसेस झाले नाही तर तो सप्लाय व्होल्टेज V1 V1 N1 V2 N2 लिहू शकतो V1 हे प्रायमरी साईडचे व्होल्टेज आहे आणि V2 हे सेकंडरी साईडचे व्होल्टेज आहे म्हणून V1 V2 N1 N2 K बनवू शकतो ज्याला टर्न रेशिओ म्हणतात म्हणून K हे व्होल्टेज रेशिओ किंवा टर्न रेशिओ किंवा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आहे म्हणून V2 V1 K जर K 1 पेक्षा कमी असेल तर हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल आणि जर K एकापेक्षा जास्त असेल तर त्याला स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर म्हणतात तर आपण पुन्हा त्या सर्किटकडे परत जाऊया म्हणून असे गृहीत धरले आहे की तेथे कोणतेही लॉसेस नाही आणि या साईडचे व्होल्टेज V1 आहे या साईडचे व्होल्टेज V2 आहे याचा अर्थ असा की जर हे चिन्हांकित केले गेले आहे हे E1 आहे आणि येथे E2 आहे असे गृहीत धरले आहे की कोणतेही लॉसेस नाही म्हणून E1 E2 N1 N2 म्हणून V1 V2 N1 N2 आहे नंतर V1 आणि E1 मधील संबंध पाहू त्याचप्रमाणे येथे दिसेल तर येथे फक्त तेच असेल जर K त्यापेक्षा कमी असेल तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल आणि जर K त्यापेक्षा मोठे असेल स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर असेल उदाहरणार्थ समजा N1 50 आणि N2 100 50 टर्न आणि 100 टर्न म्हणा मग K N1 N2 50100 अर्धा याचा अर्थ K याच्या पेक्षा कमी आहे कारण ते अर्धे आहे याचा अर्थ हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर का आहे याचा अर्थ येथे नंतर V1 V2 K हाफ याचा अर्थ V2 2 V1 याचा अर्थ हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे कारण जर प्रायमरी साईडचे व्होल्टेज ते V1 असेल तर सेकंडरी साईडला ते 2 V1 होत आहे उदाहरणार्थ प्रायमरी साईड जर ती 100 KB असेल तर सेकंडरी साईड 200 KB असेल तर हे K पेक्षा कमी असल्यास एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे त्याचप्रमाणे जर K पेक्षा जास्त असेल तर ते स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर असेल तर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरसाठी K जास्त आहे आता जेव्हा सेकंडरी वायडींगला लोड जोडला जातो तेव्हा करंट I2 वाहतो तर एका आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये जेव्हा जेव्हा मी हे सांगत असतो तेव्हा सुरुवातीला फेरोमॅग्नेटिक कोर असलेली सर्किट आकृती काढा मग बघा जेव्हा सेकंडरी वायडींगला लोड जोडला जातो तेव्हा एक आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट I2 वाहतो लॉसेसकडे दुर्लक्ष केले जाते आणि ट्रान्सफॉर्मरला 100 टक्के कार्यक्षम मानले जाते जरी वास्तविक आयडियल ट्रान्सफॉर्मर शक्य नाही परंतु आपल्या स्पष्टीकरणासाठी तसे घेतले आहे आता म्हणूनच प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्ट अँपिअर समान असतील जे V1 I1 हे V2 I2 च्या बरोबरीचे असणे आवश्यक आहे म्हणजे V1 प्रत्यक्षात प्रायमरी साईडचे व्होल्टेज आहे आणि I1 प्रायमरी साईडचा करंट आहे आणि V2 हे सेकंडरी साईडचे व्होल्टेज आहे आणि I2 आहे सेकंडरी साईडचा करंट आहे म्हणून व्होल्ट अँपिअर समान असणे आवश्यक आहे जर V1 I1 V2 I2 असेल तर म्हणून V1 V2 I2 I1 असेल तर V1 V2 आता N1 N2 I2 I1 N1 N2 K म्हणून एकतर V1 V2 N1 N2 लिहू शकतो किंवा करंटच्या बाबतीत ते I2 I1 N1 N2 असेल म्हणजे N1 I1 N2 I2 आहे तर याचा अर्थ emf म्हणजे नंतर ते वेगळ्या पद्धतीने पाहू समजा जर ते I2 I1 N1 N2 असेल तर क्रॉस गुणाकारासाठी जा म्हणून I2 N2 I1 N1 म्हणून सेकंडरी साईडचे emf प्रायमरी साईडच्या emf च्या बरोबरीचे असणे आवश्यक आहे तर ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग व्होल्ट अँपिअर मध्ये सांगितले आहे की ते जास्त गरम न होता बदलू शकते अशा प्रकारे ते व्होल्ट अँपिअर बनवते आता ट्रान्सफॉर्मर रेटिंग एकतर V1 I1 किंवा V2 I2 आहे जेव्हा I2 फुल लोड सेकंडरी करंट आहे असे म्हणा तर हे प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मर रेटिंग आहे साधारणपणे ट्रान्सफॉर्मर नेमप्लेटवर ते KVA रेटिंग दिले जाईल ही फ्रिक्वेन्सी युनिट एमपीडन्ससाठी दिली जाईल या सर्व गोष्टी दिल्या जातील तर थोडेसे जे काही अभ्यास केले आहे ते फेझर आकृतीसाठी इतर गोष्टी नंतर एक लहान उदाहरण घेऊ एक आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे त्याचे टर्न रेशिओ 81 आहे आणि प्रायमरी करंट 3 अँपिअर आहे जेव्हा ते 240 व्होल्टला जोडले जाते तेव्हा सेकंडरी व्होल्टेज आणि करंटची गणना करा तर आता टर्न रेशिओ 81 दिला आहे म्हणजे ते N1 N2 आहे म्हणजे याचा अर्थ जेव्हा जेव्हा ते 81 असे दिले जाते याचा अर्थ ते N1 N2 81 आहे तर N1 N2 8 1 K तर K 8 याचा अर्थ हे एक स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे कारण K 1 पेक्षा मोठे आहे तर याचा अर्थ V1 V2 K म्हणून V2 V1 K म्हणून 240 8 तर V2 30V असेल तर प्रायमरी साईड 240V सेकंडरी साईड 30V आहे I2 I1 K हे देखील माहित आहे तर I2 K I1 I1 3 अँपिअर दिले आहे तर I2 24 अँपिअर असेल तर मनोरंजकपणे जर ही साईड बघितली तर हे 30 व्होल्ट आहे फुल लोड व्होल्टेज कमी आहे परंतु जर करंटमध्ये वाढ झाली आहे कारण व्होल्ट अँपिअर सारखेच राहिले पाहिजे तर जर प्रायमरी साईडचे व्होल्ट अँपिअर पाहिले तर 240V 3 अँपिअर करंट 720 व्होल्ट अँपिअर होईल त्याचप्रमाणे सेकंडरी साईडसाठी दुसरी साईड पाहिल्यास सेकंडरी साईड देखील 720 असणे आवश्यक आहे तर जर हे व्होल्टेज V2 30V आहे आणि हे 24 अँपिअर आहे तर ते देखील 720 व्होल्ट अँपिअर आहे तर याचा अर्थ V1 I1 हे V2 I2 च्या समान असावे आता आणखी एक लहान उदाहरण म्हणजे जर 5 KVA सिंगल फेज हे 1 ∅ आहे तर ते सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असेल त्याचे टर्न रेशिओ 10 1 आहे म्हणजे N1 N2 101 आहे आणि त्याला 2 5 KV सप्लाय जोडला आहे त्यामुळे होणाऱ्या लॉसेसकडे दुर्लक्ष करून ए फुल लोड सेकंडरी करंट बी मिनिमम लोड रेजिस्टन्स जो फुल लोड KVA देण्यासाठी सेकंडरी वायडींगला जोडला जाऊ शकतो आणि सी फुल लोड KVA वर चे प्रायमरी करंट शोधा तर या गोष्टी विचारल्या गेल्या आहेत आणि कराव्या लागतील तर पहिली गोष्ट म्हणजे N1 N2 101 10 1 10 आहे 5 KV दिले आहे N1 N2 V1 V2 असल्यामुळे म्हणून V2 V1 N2 N1 V1 2500 दिले आहे आणि N2 N1 110 आहे तर ते 250V आहे V2 250V आहे व्होल्ट अँपिअरमधील ट्रान्सफॉर्मर रेटिंग फुल लोडवर V2 I2 असेल तर हे V2 I2 आहे V2 I2 म्हणजे 5000 दिले गेले आहे म्हणजे हे असे काहीतरी आहे तर ट्रान्सफॉर्मर रेटिंग व्होल्ट एम्पीयरमध्ये V2 I2 आहे तर हे 5 KVA दिले आहे म्हणून 5 1000 अँपिअर 250V I2 V2 ते 250V दिले आहे जर ते सोडवल्यास I2 20 अँपिअर फुल लोड करंट मिळेल तर प्रॉब्लेममध्ये हे KVA मध्ये दिले आहे ते 5 KVA दिले आहे याचा अर्थ 5000 व्होल्ट अँपिअर व्होल्टेज येथे 250V आहे आणि करंट निश्चित करणे आवश्यक आहे तर ज्यामधून I2 20 अँपिअर मिळेल म्हणून बी मिनिमम लोड रेजिस्टन्स V2 I2 असेल तर V2 250V दिले आहे आणि I2 20 अँपिअर मिळेल म्हणजे ते 12 5 ओहम आहे पहा N1 N2 I2 I1 हे माहित आहे म्हणून I1 I2 N2 N1 तर I2 20 अँपिअर मिळाले आहे आणि N2 N1 110 आहे तर ते प्रत्यक्षात 2 अँपिअर आहे हे इतके सोपे आहे आता पुढे नो लोड फेझर आकृती आता कोर फ्लक्स प्रत्यक्षात नो लोड फेझर आकृती कोर फ्लक्स प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये कॉमन आहे हे मी सुरुवातीला दाखविलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये होते आणि अशा प्रकारे फेजर आकृती संदर्भ म्हणून घेतली आहे उदाहरणार्थ फेसर आकृतीमध्ये हा फ्लक्स आहे तो ∅ आहे असे म्हणू तर साइनसॉइडल व्हेरिएशन ∅ M sin ω t हा ∅ M sin ω t आहे हा फ्लक्स आहे आणि ∅ एक संदर्भ म्हणून घेत आहेत आता I0 तितकेच लहान आहे कोणतेही नो लोड करंट आणि लॉसेस दुर्लक्षित केले आहे तर प्रायमरी वायडींग मग हा प्युर इंडक्टर असेल कारण प्रायमरी वायडींगला अल्टरनेटींग सप्लाय देत आहेत म्हणून जर लॉसेसकडे दुर्लक्ष केले गेले तर ते प्युर इंडक्टर सारखे कार्य करेल तर त्या प्रकरणात काय होईल जेव्हा जेव्हा लेंझ लॉनुसारlenzs law असे म्हणाल तेव्हा लेंझ लॉनुसारLenzs law माहित असेल की प्रायमरी वायडींग साठी ते E1 N1 d ∅ dt आहे तर d ∅ dt हे चिन्ह लेंझ लॉमुळेlenzs law येते तर हे E1 N1 d ∅ dt आहे आता ∅ ∅ max sin ω t जाणून आहोत तर जर फक्त त्याचे डेरिव्हेटिव्ह घेतले तर E1 N1 ∅mω cosine ω t तेवढे मिळेल तर हे N1 ∅mω cosine ω t आहे तर sin 90 o ω t असे लिहू शकतो आणि हे चिन्ह येथे आहे चिन्ह आत घ्या मग त्यामध्ये काय मिळेल तर E1 N1 ∅m ω sin ω t 90o लिहू शकता तर sin ω t 90o म्हणजे E1 याचा अर्थ असा की जर ∅ sin ω t हा संदर्भ आहे आणि तो लॉस आहे तर लॉसकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून नो लोड करंट I0 देखील फ्लक्ससोबत फेजमध्ये आहे आणि जर लॉसकडे दुर्लक्ष केले तर I0 प्रत्यक्षात V1 पासून 90 o ने मागे पडेल जर लॉसकडे पूर्णपणे दुर्लक्षित केले गेले असेल तर तर अशा परिस्थितीत I0 हा ∅ सोबत फेजमध्ये असेल आणि जसे रेजिस्टन्स दुर्लक्षित केला आहे तर सामान्यतः म्हणूनचI0 व्होल्टेज V1 पासून 90 o ने मागे आहे कारण असे आहे की प्रायमरी वायडींग प्युर इंडक्टर म्हणून काम करत आहे आणि जर मॅग्नेटाइझिंग रिअॅक्टॅन्स Xm घेतला तर दिसेल की लॉसकडे दुर्लक्ष केले तर हे I0 आणि ∅ दोन्ही फेजमध्ये आहेत आणि V1 पासून 90° ने मागे आहेत तर या प्रकरणात E1 ω t 90 o येत आहे आणि याचा अर्थ ∅ ∅ m sin ω t आणि इथे ते sin ω t 90 o आहे म्हणजे याचा अर्थ मी ते साफ करत आहे तर याचा अर्थ V1 हा ∅ पासून 90° ने मागे आहे म्हणून हा E1 आहे हा E1 प्रायमरी इंड्युसड emf आहे त्याचप्रमाणे E2 देखील E2 देखील मागे पडेल आणि E2 V2 कारण एक आयडियल ट्रान्सफॉर्मर विचारात घेतले आहे तर हे सेकंडरी इंड्युसड आहे दोघेही असे असतील आता म्हणून लेंझ लॉनुसारlenzs law सप्लाय व्होल्टेज बदल करण्यास विरोध करते तर लेंझ लॉlenzs law लेंझ लॉlenzs law हा प्रत्यक्षात V1 E1 आहे तर एक E1 आणि d ∅ dt याचा अर्थ माझे V1 सामान्यपणे N1 असेल ज्याला d∅ dt म्हणतात कारण E1 N1 d∅dt म्हणून हे N d ∅ d t असेल म्हणून V1 N1 ∅ ∅m असेल ज्याला sin ω t म्हणतात जर डेरिव्हेटिव्ह घेतले तर ते N1∅m ω cos ω t असेल तर ते V1 असेल तर या cos ω t ला काय म्हणाल तर फक्त गैरसमज होऊ नये म्हणून असे लिहा जर मी असे लिहित आहे अशी आशा आहे की V1 N1 ∅m हे समजेल मग ω आणि हे cos ω t आहे असे सहसा लिहू शकतो की एक sin 90 o ω t दुसरे sin 90 o ω t याचा अर्थ sin ω t 90 o म्हणजेच V1 लिहू शकतो याचा अर्थ हे ∅ ∅ ∅m sin ω t आहे याचा अर्थ हे V1 प्रत्यक्षात या ∅ ला 90° ने लीड करत आहे नंतर V1 E1 आहे तर हे E2 आहे हे E1 आहे आणि हे V1 E1 आहे तर नंतर E1 हा प्रायमरी इंड्युसड emf आहे आणि E2 म्हणजे E2 पहा V2 सेकंडरी इंड्युसड emf तर हे प्रत्यक्षात V1 E1 आहे तर मुळात I0 फेजमध्ये असेल आता लॉसकडे दुर्लक्ष केले जाते फ्लक्स ∅ फेजमध्ये आहे म्हणून ∅ संदर्भ म्हणून घेतले आहे ते स्पष्ट करूया म्हणून I0 फ्लक्स तयार करते आणि फ्लक्ससोबत फेजमध्ये आहे आता प्रायमरी इंड्युसड emf E1 हा V1 सोबत लेन्झ लॉनुसारLenz's law फेजबाहेर आहे आणि V1 सोबत 180° फेजबाहेर आहे तर हे V1 आहे आणि हे V1 E1 आहे 180° फेजबाहेर आहे तर हा लेन्झ लॉLenz's law आहे आणि हा फॅराडेज या सर्व गोष्टी उच्च माध्यमिकच्या फिजिक्समध्ये शिकल्या आहेत तर अशाप्रकारे जेव्हा लॉसचा विचार केला जात नाही तेव्हा हे फेसर आकृती आहे आता सामान्यत ट्रान्सफॉर्मरमध्ये काय घडले की हिस्टेरेसिसमुळे होणाऱ्या एनेर्जी लॉसेसमुळे कोर गरम होते आणि कोरमध्ये एडी करंट दिसून येतात तर त्यामुळे लॉस कंपोनेंट तेथे असेल जर लॉस कंपोनेंटचा विचार केला तर I0 प्रत्यक्षात V1 पासून 90° ने मागे पडत नाही किंवा ∅1 बरोबर फेजमध्ये नाही I0 मागे असेल म्हणून म्हणूनच जेव्हा जेव्हा या प्रकरणात असे काही असते तेव्हा असे होईल हे I0 हे प्रत्यक्षात फेजमध्ये नाही मी असे लिहितो कारण त्यात कोर लॉस आहे जे आयर्न लॉस म्हणजे एडी करंट आणि हेस्टेरीसेस लॉस आहे तर त्या मुळे हे V1 E1 ठीक आहे परंतु हे I0 प्रत्यक्षात V1 पासून अँगल ∅0 ने मागे आहे तर हा अँगल ∅0 आहे आणि हा ∅ सोबतचा घटक हा Im I0 sin ∅ आहे हा घटक नो लोड फ्लक्स तयार करण्यासाठी जबाबदार आहे कारण हे ∅0 आहे तर हे cos 90 आहे ज्याला Im I0 असे म्हणतात ते cos 90 ∅0 असेल तर हे I0 sin ∅ आहे आणि हे Ic I0 cos ∅0 असेल तर हा घटक मुळात तो कोर लॉस किंवा आयर्न लॉस आणि नो लोड कंडिशन देईल तर टोटल कोर लॉस मुळात आयर्न लॉस हे हिस्टेरेसिस आणि एडी करंट लॉस आहे तर म्हणूनच I0 हे ∅ बरोबर फेजमध्ये नाही परंतु हा अँगल I ∅0 प्रत्यक्षात हा बराच मोठा आहे म्हणजे टोटल कोर लॉस आहे आयर्न लॉस V1 I0 cos ∅0 आणि हे आणि मी सांगितले की I0 cos ∅0 जे प्रत्यक्षात Ic I0 cos ∅0 आहे याचा अर्थ हा घटक याचा अर्थ I0 cos ∅0 प्रत्यक्षात Ic याचा अर्थ V1 Ic म्हणजे टोटल कोर लॉस किंवा आयर्न लॉस तर प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरसाठी हे नो लोड फेझर आकृती आहे आता जर करंट वाहत असेल तर लॉस होईल जेव्हा लॉस मानले जाते तेव्हा I0 चे 2 घटक असतात मी सर्व काही सांगितले Im मॅग्नेटाइझिंग कॉम्पोनेंट म्हणा आणि Ic कोर लॉस कॉम्पोनेंट हा नो लोड मॅग्नेटाइझिंग कॉम्पोनेंट फ्लक्स तयार करण्यासाठी जबाबदार आहे तर एडी करंट लॉस जो कोर लॉस कॉम्पोनेंट आहे तो मुळात एडी करंट आणि हिस्टेरेसिस लॉस देत आहे हे एडी करंट आणि हिस्टेरेसिस याचे मी मॅग्नेटिक सर्किटमध्ये ती सूत्रे दिली आहेत तर आता हे या नुमेरिकलसाठी आहे 2400400V हे एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे कारण हे प्रायमरी साईड 2400 आणि सेकंडरी साईड 400V आहे तर हे एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे म्हणून प्रत्यक्षात N1 N2 6 V1 V2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 0 5 अँपिअरचा नो लोड करंट घेतो आणि कोर लॉस 400 वॅट आहे जे कोर लॉस V1 I0 cos ∅0 दिले आहे ते म्हणजे कोर लॉस वॅट दिले आहे नो लोड करंटची मॅग्नेटाइझिंग आणि कोर लॉस घटकाचे मूल्य निश्चित करा आणि फेझर आकृती काढा तर त्याला V1 2400V दिले आहे V2 400V दिले आहे I0 0 5 अँपिअर दिले आहे तर कोर लॉस जे आयर्न लॉस आहे 400 वॅट देखील दिले आहे म्हणून V1 I0 cos ∅0 400 म्हणजे 2400 0 म्हणून cos ∅0 13 होईल म्हणून ∅0 70 आता मॅग्नेटायसिंग करंट Im I0 sin ∅0 तर 0 471 अँपिअर कारण ∅0 70 5o आणि कोर लॉस कॉम्पोनेंट Ic I0 cos ∅0 0 167 अँपिअर असेल आणि हे करंट मागे पडत असल्याने जर फेजमध्ये आहे असे लिहिले की प्रत्यक्षात I0 Ic j Im होईल तर Ic 0 167 आणि j 0 जर V1 ला संदर्भ म्हणून घेतले तर हा करंट प्रत्यक्षात ज्याला व्होल्टेज म्हणतो त्यापेक्षा मागे पडतो तर हे होईल हा रियल पार्ट आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट आहे हा कोर लॉस कॉम्पोनेंट करंट आहे आणि हा करंटच्या मॅग्नेटायसिंग कॉम्पोनेंटमधील इमॅजिनरी पार्ट आहे तर आता हि फेझर आकृती आहे हे V1 आहे आणि हे E2 400V आहे येथे E1 देखील आहे आणि हा अँगल 70 5° आहे आणि हा भाग Ic आहे आणि हा भाग Im आहे आणि हे रिसलटंट करंट I0 आहे तर हे फक्त आहे आणि हे ∅ रेफरन्स फेझर आहे आणि E1 येथे दिले आहे येथे E1 2400 दिले आहे कारण ते बॅलन्स आयडियल केस असणे आवश्यक आहे कारण ते बॅलन्स असणे आवश्यक आहे म्हणून ते 2400V आहे येथे देखील ते 2400V दर्शवित आहे आता EMF समीकरण हे 2 समीकरणे देखील सर्वसाधारणपणे मी दिलेल्या मग्नेटिक सर्किटमध्ये E1 4 44 f ∅m N1V सेकंडरी साईड देखील 4 तर N1 N2 फक्त ट्रान्स डीफरन्स किंवा भिन्न परंतु समीकरणे समान आहेत तर हे emf समीकरण प्रत्यक्षात मी दिलेल्या मग्नेटिक सर्किटमध्ये दिले आहे आणि जर rmf मूल्य घेतले तर ते विभाजित करावे लागेल मग्नेटिक सर्किटमध्ये त्याला √ 2 ने विभाजित करावे लागेल सर्व काही तेथे केले गेले आहे तर आता जर हे उदाहरण सिंगल फेज 500 1000V 50 हर्ट्झ घ्या तर ते देखील एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल कारण सेकंडरी साईडला व्होल्टेज कमी होत आहे मॅक्सीमम कोर फ्लक्स देन्सिटी 1 5 वेबर पर मीटर स्क्वेअर आणि इफेक्टिव कोर क्रॉस सेक्शनल एरिया 50 सेंटीमीटर स्क्वेअर आहे N1 आणि N2 निश्चित करा हे एक अतिशय सोप्पे आहे फ्लक्स B A हे मग्नेटिक सर्किटमध्ये पाहिले आहे हे B फ्लक्स डेन्सिटी आहे आणि A क्रॉस सेक्शनल एरिया आहे तर B दिला आहे 1 5 वेबर पर मीटर स्क्वेअर आणि A 50 सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणून 50 10 4 मीटर स्क्वेअर त्यामुळे ∅m 1 5 या क्षेत्रात 75 10 4 वेबर 44 f ∅m N1 हे माहीत आहे की N1 E1 4 44 f ∅m असेलसर्व येथे भरा जरी ते नमूद केलेले नसेल जरी त्याचा उल्लेख नसला तरी साधारणपणे 50 हर्ट्झ सिस्टम घ्या जर f 50 हर्ट्झ तर ते f 50 हर्ट्झ घेतले जाते आणि हे ∅m आहे N1 300 मिळेल त्याचप्रमाणे N2 E2 4 44 f ∅m म्हणजे 100 4 4450 हर्ट्झ आणि हे 60 मिळेल तर मुळात N1 300 आणि N2 60 मिळतील ज्यामध्ये न वापरता देखील व्होल्टेज रेशो V1 V2 दिले आहे ते V1 V2 N1 N2 आहे आणि N आणि हे प्रत्यक्षात 500 100 दिले आहे ते 5 प्रत्यक्षात होईल तर N1 300 मिळाले म्हणून N2 300 5 येथून ते N2 60 देखील मिळवू शकतो तर हे N2 60 आहे